तर आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान 40 आहे आणि आम्ही वेक्टरच्या लिनिअर इंडिपेंडन्सबद्दल बोलत आहोत विशेषतः आज आपण वेक्टर्सचे लिनिअर कॉम्बिनेशन आणि या वेक्टर्सचे लिनिअर इंडिपेंडन्स देखील पाहू तर लिनिअर कॉम्बिनेशन म्हणजे काय म्हणून या प्रकारची अभिव्यक्ती जिथे हे वास्तविक संख्येच्या संचाशी संबंधित आहे त्याला व्हॅक्टर्स चे लिनिअर कॉम्बिनेशन म्हणतात तर येथे दिलेल्या व्हेक्टर्ससाठी ही अभिव्यक्ती येथे यांना या वेक्टरचे लिनिअर कॉम्बिनेशन असे म्हणतात जिथे हे लॅम्बडास वास्तविक संख्येच्या संचाशी संबंधित आहेत आणि फक्त येथे एक लहान शेरा आहे तर R हा वेक्टर स्पेसशी संबंधित आहे जो V हा वेक्टर स्पेस आहे आणि V ही या वेक्टर स्पेसची घटना आहे हे V मधील एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे तर हे सर्व वेक्टर आहेत आम्ही म्हणतो की V ही चा एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे जर तेथे स्केलेर्स उपलब्ध असतील आणि ते R चे आहेत कारण V हे स्केलेर्स म्हणून असे लिहू शकतो की हे v येथे दिलेला v इतरांच्या लिनिअर कॉम्बिनेशन च्या रूपात आहे मग आम्ही म्हणतो की हा v वेक्टर चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे जर आपण हे लिहू शकलो तर आम्ही या वेक्टर v ला कॉल करतो जो हा वेक्टर अधिक सामान्य संज्ञा आहे ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत त्या वेक्टर स्पेसवरून ते मेट्रिक असू शकतात ते पॉलिनॉमिअलचे वगैरे असू शकतात तर येथे दिलेली v आपण या इतर वेक्टरच्या लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून लिहू शकतो तर आम्ही म्हणतो की हे वेक्टर चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे तर येथे उदाहरण म्हणून आम्ही हे चार वेक्टर घेतो आता आपल्यास खालील प्रश्न आहेत की हे आपण एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे की नाही हे तपासून पाहू इच्छित आहोत आणि आपल्याला हे देखील दिसेल की जर हा बीटा या आणि चा एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे आणि हा आणि चा एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे तर आपण या प्रश्नांची उत्तरे येथे देऊ पहिल्याचे उत्तर जर हे आणि एक लिनिअर कॉम्बिनेशन असेल आणि जर आपण हा अल्फा काही साठी म्हणून लिहू शकला तर आम्ही हो म्हणू हा अल्फा आणि चा एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे तर आता हे करण्यासाठी आम्ही ते शक्य आहे की नाही ते तपासू आणि शेवटी या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण सामान्यत रेखीय समीकरणांच्या प्रणालीसह संपतो आपल्याला रेखीय समीकरणांची ही प्रणाली सोडवायची आहे जे आपण पुन्हा लिहू शकतो जसे आपण हे थोडेसे सुलभ करू शकतो म्हणूनच हा अल्फा म्हणजे बीटा आणि गामाचा एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे जो आपण पाहिले आहे आणि या उदाहरणात आता आपण दुसर्यासाठी तपासू की हे जर चे लिनिअर कॉम्बिनेशन असेल तर तर पूर्ण करणारे हे दोन समीकरणे येथे शोधणे शक्य नाही प्रथम विसरा तर येथे निश्चितपणे नंतर आम्हाला असे संबंध सापडत नाहीत जे बीटा या च्या समान आहे तर आता आपल्याला काय मिळेल तर म्हणजेच हा बीटा येथे गॅमा आणि डेल्टा या दोन घटकांचे एक लिनिअर कॉम्बिनेशन नाही तर ही एक इंकाँसिस्टन्ट प्रणाली आहे आणि त्याचे कोणतेही समाधान नाही आणि म्हणूनच बीटा हा चे लिनिअर कॉम्बिनेशन नाही आता येथे तिसर्या क्रमांकावर येत आहे हे चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे आम्ही या प्रकरणात 1 येथे पाहिले की हे येथे आहे आणि नंतर आमच्याकडे आहे आणि हे यासंबंधीचे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे आणि हे संबंध बरोबर अधिक 2 आणि आता आम्ही विचारत आहोत की हे आणि चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे तर नैसर्गिकरित्या गामा हे आणि चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे आणि आम्हाला काहीही सिद्ध करणे आवश्यक नाही कारण पहिल्या भागात आम्ही आधीपासूनच हा संबंध बरोबर प्लस 2 च्या समान दर्शविला आहे आणि नंतर आपल्याकडे नैसर्गिकरित्या ते या वजा च्या अर्ध्या भागाइतके आहे तर हे आणि चे एक लिनिअर कॉम्बिनेशन आहे जे या समस्येच्या भाग 1 पासून ट्रिव्हिअल आहे ठीक आहे बरं तर आता आपण पुढच्या विषयाकडे जात आहोत आम्ही व्हेक्टर्सच्या लिनिअर इंडिपेन्डेन्सबद्दल आणि आपल्याकडे काय आहे याबद्दल बोलत आहोत तर V ही आम्ही घेतलेली वेक्टर स्पेस आणि नंतर वेक्टरचा एक परिपूर्ण सेट आहे तर या वेक्टर स्पेसच्या हे लिनिअर इंडिपेन्डेन्स असे म्हणतात तर आता आपण येथे दिलेले या वेक्टरची लिनिअर इंडिपेन्डेन्स पुन्हा तपासू शकतो तर या लिनिअर इंडिपेन्डेन्स साठी आपल्याला काय तपासावे लागेल की जर या लिनिअर कॉम्बिनेशन ने ही समीकरणे सोडविली गेली तर असे सोल्यूशन दिल्यास आम्ही म्हणतो की हा संच लिनिअर इंडिपेन्डेन्स आहे परंतु जर आम्हाला च्या नॉनझीरो सोल्यूशनचे आणखी काही सोल्यूशन मिळाले तर ते येथे अवलंबून असतील तर त्या बाबतीत ते इंडिपेन्डेन्ट नाहीत तर मग आपण या उदाहरणाचा विचार करूया तर आम्ही येथे ही तीन वेक्टर घेतली आहेत

तर आता आपण या एक्सप्रेशनवर विचार करू दिलेले व्हेक्टरचा संच लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहे तर नैसर्गिकरित्या आपण ज्याला ट्रिव्हिअल समाधान म्हणतो लॅम्बडाससाठी 0 0 0 आहे परंतु आमच्याकडे काही ट्रिव्हिअल समाधान आहे की नाही ते आपण पाहू शकता जर आपल्याकडे फक्त ट्रिव्हिअल सोल्यूशन आहे तर तो शून्य समाधान आहे आम्ही म्हणतो की ते लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहेत तर ही एकमेव शक्यता आहे जी आपण येथे मिळवत आहोत ही एक अनोखी उपाय आहे जी आम्ही सर्वसाधारणपणे देखील करू शकतो आम्ही या ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रूपात येऊ आणि नंतर तेथून या पंक्तीच्या इचेलॉन फॉर्ममध्ये बदल करू शकतो की आपण मिळवत आहोत की नाही हे देखील आपण पाहू शकतो युनिक सोल्यूशन किंवा आपल्याकडे इंफायनाइटली बरेच सोल्यूशन मिळत आहेत किंवा नैसर्गिकरित्या कोणत्याही सोल्यूशनची ही अवस्था असू शकत नाही कारण ही नेहमीच एकसंध समीकरण प्रणाली असते ज्यात नेहमीच ट्रिव्हिअल सोल्यूशन असते तर हे आपण पाहिले आहे की हे वेक्टर लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहेत आणि आता आपण दुसरे उदाहरण तपासू जे लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहेत सेटमध्ये जेव्हा आमच्याकडे हा शून्य वेक्टर असतो तेव्हा हे तपासणे एक ट्रिव्हिअल कार्य आहे कारण आपण ही समानता नेहमी विचारात घेऊ शकतो आणि शून्य वेक्टर असल्यामुळे तिथे काहीही घेता येते येथे लॅम्ब्डा ला काही फरक पडत नाही मी यासह कोणतेही लँबडा घेऊ शकेन आणि नंतर 0 चे मूल्य होईल आणि समीकरण समाधानी होईल कारण या 0 ने आपल्याकडे येथे शून्य वेक्टर आहे आणि मी अद्याप निवडू शकतो हे शून्य वेक्टर असेल आणि ते असेल या वास्तविक संख्येच्या सर्वांसाठीच हे समीकरण संतुष्ट आहे आणि म्हणूनच आपल्याला एक नॉनझेरो सोल्यूशन मिळत आहे की या प्रकरणात आमचे हे शून्य नाही परंतु ते आपल्यात असणार्या बर्याच शक्यता मिळवत आहेत हा शून्य येथे आणि म्हणूनच हा संच लिनिअर्ली डिपेन्डेन्ट आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे या वेक्टर्सच्या सेटमध्ये शून्य वेक्टर समाविष्ट असेल तेव्हा हे वेक्टर लिनिअर्ली डिपेन्डेन्ट असतील तर हे 0 सेटमधील वेक्टरंपैकी एक आहे आणि नंतर संच लिनिअर्ली डिपेन्डेन्ट असणे आवश्यक आहे आणि ही समस्या 3 आम्ही या वेक्टरचे परीक्षण करतो हे लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहेत तर आता आपण हे 4 वेक्टर घेतले आहेत आणि आम्ही हे तपासू इच्छित आहोत की ते लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहेत की ते त्याच पद्धतीने अवलंबून आहेत त्याच प्रक्रियेस आपण आता सुरू ठेवू तर आम्ही येथे या लिनिअर कॉम्बिनेशन वर विचार करू आणि ते 0 वर सेट केले जाईल तर आम्ही तर आपल्याकडे तीन समीकरणे या लिनिअर कॉम्बिनेशनातून बाहेर येत आहेत कारण प्रत्येक वेक्टरमध्ये तीन घटक होते तर आता हे लॅम्बडास सामान्य मार्गाने आपण सोडवू इच्छित असलेली समीकरणे या प्रणालीने या ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या स्वरुपात लिहिणे आणि नंतर हे एलिमिनेशन करणे किंवा या पंक्तीच्या इचेलॉन रूपात आणि तेथून परिस्थिती कमी करणे आवश्यक आहे आम्हाला युनिक सोल्यूशन मिळत आहे की आम्हाला नॉन युनिक सोल्यूशन मिळत आहे हे स्पष्ट होईल तर इथे या समीकरणाच्या प्रणालीसाठी आपण हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स इथे लिहिले आहे उजवीकडील शून्य वेक्टर जी आपण येथे शून्य वेक्टर ठेवली आहे आणि नंतर आपण त्यास इचेलॉन फॉर्ममध्ये कमी करू शकतो जे या प्रकरणात अगदी सोपे आहे कारण ही पहिली row जशी आहे तशीच राहील तर येथे आपण कॉल करतो आणि आपण आमच्या मागील व्याख्यानांमधून आधीच लक्षात असल्यास हे शी संबंधित आहे आणि ज्यास आपण फ्री व्हेरिएबल्स म्हणतो या प्रकरणात फक्त एक व डिपेन्डेन्ट व्हेरिएबल आहेत तर सिस्टममधील सोल्यूशनमध्ये हे एक फ्री व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याकडे सोल्यूशनच्या स्वाभाविकच बर्याच शक्यता उपलब्ध आहेत आणि एकदा आपल्याकडे सोल्यूशनच्या बर्याच शक्यता असतील तर ती सिस्टम लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट होऊ शकत नाही कारण आपल्याकडे युनिक सोल्यूशन नसते जे या सर्व 0 च्या बरोबरीचे आहे तर आता या प्रकरणात आपल्याकडे बर्याच सोल्यूशन्स आहेत इंफायनाइटली अनेक सोल्यूशन्स आहेत कारण हा एक फ्री व्हेरिएबल आहे आणि आपल्याला पाहिजे असलेली कोणतीही गोष्ट निवडू शकतो उदाहरणार्थ म्हणून आपण 1 घेतले आहे आणि नंतर या समीकरणातून आपल्याला हे मिळू शकेल तर आम्ही या इतर सर्व लॅंबडाच्या निवडीसाठी येथे घेत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपणास हे नाते येथे मिळत आहे तर स्वाभाविकच ते डिपेन्डेन्ट आहेत ते इंडिपेन्डेन्ट नाहीत आणि ते या नात्यावर एकमेकांवर डिपेन्डेन्ट आहेत तर येथे दिलेला हा वेक्टर लिनिअर्ली डिपेन्डेन्ट आहे तर आता येथे असलेली आणखी एक समस्या आम्ही या संचाचे परीक्षण करू जरी हे लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहे किंवा हे लिनिअर्ली डिपेन्डेन्ट आहे तर मागील गोष्टीकडे परत जाऊ आपल्याकडे काय आहे ही एक समान समस्या आहे येथे आपल्याकडे चार वेक्टर होते आणि आमच्या ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये हे स्तंभ होते हे सर्व वेक्टर येथे स्तंभ होते तर आपण हे सर्व येथे स्तंभात ठेवले आहे आणि उजवीकडील हा b नेहमीच 0 असतो आपल्याला हे नेहमी देखील लिहावे लागत नाही कारण ते बदलणार नाही तर आम्ही फक्त A बरोबरच कार्य करू शकतो आणि तेथून निराकरण हा प्रकार बदलू शकतो आणि सोल्यूशनचे अस्तित्व सांगू शकतो तर आता येथे या तीन भेदकांची नवीन समस्या आहे आणि आपण या वेक्टरची लिनिअर इंडिपेन्डेन्स तपासू इच्छित आहात तर आम्ही काय विचारात घेऊ आम्ही थेट रेखीय समीकरणांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा विचार करतो तर आता आपण या कमी झालेल्या इचेलॉन फॉर्ममध्ये कमी करू जे या प्रकरणात बरेच सोपे आहे तर शेवटी आपण या पंक्तीने इचेलॉन फॉर्म कमी केला आणि आता आपल्याकडे हा पिव्होट घटक आहे आणि हा पिव्होट घटक आहे आणि या तिसर्या स्तंभात पिव्होट घटक नसतील तर आपल्याकडे हे दोन पिव्होट घटक आहेत ही 0 ओळी आहेत आणि आता आपण काय निष्कर्ष काढत आहोत तर आपल्याकडे फ्री व्हेरिएबल आहे आमच्याकडे कॉलम 3 हा च्या अनुषंगाने फ्री व्हेरिएबल आहे हा एक फ्री व्हेरिएबल आहे आणि आपल्याला जे आवडेल ते निवडू शकतो तर गणिताच्या साधेपणासाठी आम्ही घेतले आहे आणि नंतर हे समीकरण क्रमांक 2 वरून हे आणि आणि समीकरण क्रमांक 1 वरून हे 2 वेगळे निश्चित केल्यावर मिळेल येथे इतर कोणत्याही नंबर घेऊ शकता आमच्याकडे निवडणे फ्री आहे तर या कॉम्बिनेशनने आपल्याकडे उदाहरणार्थ उपलब्ध आहेत आणि येथे अनेक शक्यता असू शकतात जर आपण हे 1 निवडले तर आपल्याला या साठी भिन्न आणि किंवा इतर कोणतीही संख्या आणि साठी मिळतील म्हणूनच येथे आपल्याला शक्य तितकी जास्त सादरीकरणे मिळू शकतील हे निश्चितपणे युनिक प्रतिनिधित्व नाही परंतु हे काय म्हणतात की हे वेक्टर लिनिअर्ली डिपेन्डेन्ट आहेत आणि त्यांच्यातील डिपेन्डेन्सीसाठी येथील संबंधांपैकी एक आधीच येथे म्हणजे 1 डिपेन्डेन्सी आहे या प्रकरणात दर्शविले आहे आणि हा संच लिनिअर्ली डिपेन्डेन्ट आहे तर आपण आज जे शिकलो ते वेक्टर्सच्या लिनिअर इंडिपेन्डेन्सबद्दल आहे पुढील व्याख्यानात आम्ही आपली चर्चा पुढे चालू ठेवू या आणि व्हॅक्टर्स l असे हे लिनिअर कॉम्बिनेशन काय महत्त्वाचे आहे याचा विचार करताना हे पुन्हा एक अतिशय महत्त्वाचे विषय आहे जर आम्हाला या समीकरणाबाहेर म्हणून अनोखा समाधान मिळाला तर आम्ही कॉल करू की हा संच लिनिअर्ली इंडिपेन्डेन्ट आहे कारण आपण एकमेकांवर वेक्टर्सवर अवलंबून राहू शकत नाही कारण या संबंधातून बाहेर पडण्याची हीच एक शक्यता आहे म्हणूनच आम्ही या वेक्टर्समध्ये कोणतेही अवलंबन लिहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही या लिनिअर इंडिपेन्डेन्सला म्हणतो की ते इंडिपेन्डेन्ट आहेत जेव्हा जेव्हा आम्हाला नॉनझेरो सोल्यूशन मिळत असेल आणि बहुतेक सोल्यूशन्सच्या बाबतीत असे होईल तर आता हे नाती लिहिण्यासाठी आपल्याकडे बर्याच मार्ग आहेत तर 1 इतरांच्या दृष्टीने लिहिले जाऊ शकते ज्यास आपण लिनिअर डिपेन्डेन्स म्हणतो तर त्या प्रकरणात ते वेक्टर लिनिअर डिपेन्डेन्स असतील म्हणूनच आम्ही या व्याख्यानात वापरलेले संदर्भ आहेत आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद